ब्लॅक बॉडी रेडिएशन VII क्वान्टम हायपोथेसिस अँड प्लँक्स डिस्ट्रिब्युशन फॉर्मुला आपण पाहिले आहे की तेथे 2 फॉर्मुले आहेत रायले जीन्स आणि वेन चे सूत्र जे आपल्याला रेडिएशन डेन्सिटी देते हे आपल्याला u 8π2kTc3 देते आणि हे आपल्याला u α3e βνkTअसे देते आणि सत्य दरम्यान कुठेतरी आहे कारण कर्व दोन्ही टोकांना फिट होत नाही एक लिमिट असो वा दुसरी आणि ह्याचे निराकरण करण्यासाठी आणि u हे सुद्धा 8π2Eνc3या फॉर्ममध्ये असायला पाहिजे आहे हा करेक्ट फॉर्मुला आहे हे सूत्र अचूक पद्धतीने काढले गेले आहे तर आपल्याला गरज आहे E जे रायले जीन्स नुसार k T आहे आणि वेन त्यानुसार प्रमाणात आहे e βνkT आणि सत्य कुठेतरी आहे तर क्वान्टम हायपोथेसिसने याचे निराकरण केले आहे असे म्हणतात की ऑसीलेटरमध्ये एनर्जी चे कंटिन्यूअस डिस्ट्रिब्युशन असू शकत नाही परंतु युनिट्समध्ये ऊर्जा घेऊ शकते h h काही कॉन्स्टन्ट आहे तर फ्रिक्वेन्सी न्यू सह ऑसिलेटरची उर्जा 0 h 2 h 3 h इत्यादी असू शकते परंतु क्लासिकली कंटिन्यूअस असू शकत नाही आपल्यात सतत वितरण होते परंतु आता ते सतत असू शकत नाही चला आता हे करेक्ट फॉर्मुला मिळवण्यासाठी किंवा प्लँक्स चा फॉर्मुला जो रेडिएशनच्या स्पेक्टरल डेन्सिटीच्या डिस्ट्रिब्युशन साठी करेक्ट फॉर्मुला देईल त्यासाठी कशा प्रकारे मदत करते ते पाहू तर समजा एका ऑसीलेटरकडे n h एनर्जी आहे आणि तपमान T वर त्याकडे एनर्जी n h असण्याची प्रोबॅबिलिटी e nhνkT ला प्रोपोर्शनल असते म्हणजेच हि प्रोबॅबिलिटी प्रोपोर्शनल आहे तर हि प्रोबॅबिलिटी e nhνkTn0e nhνkTच्या एव्हढी असणार आहे जर मी 0 पासून सुरु केले तर एनर्जी हि इन्फिनिटी पर्यंत असू शकते तर ही प्रोबॅबिलिटी आहे आणि कारण कि हि e nhνkT ला प्रोपोर्शनल आहे मी हे नॉर्मलाईझ केले आणि तुम्ही हे पाहू शकता की कोणतेही मूल्य असण्याची प्रोबॅबिलिटी हि वन असणार आहे काही एनर्जी बरोबर तर आता हि प्रोबॅबिलिटी आहे जी मी e nhνkT1 e hνkTअशी लिहू शकतो तर सरासरी एनर्जी E ही एनर्जी n0nhνe nhνkT1 e hνkTअसणार आहे तर मी हे11 e hνkTn0nhνe nhνkT असे लिहिणार आहे आणि मला ह्याची किंमत काढावी लागेल चला हे आपण करूया तर n0nhνe nhνkT हे मोजण्यासाठी मी β1kT असे लिहिणार आहे आहे तर मी हे n0nhνe βnhν असे लिहिणार आहे जिथे β1kT आहे आणि हे ddβn0e βnhνअसे लिहिले जाऊ शकते परंतु ही बेरीज आम्ही आता केली त्यामुळे हे ddβ11 e βhνया एनेर्जीज देखील आपल्याला फ्रेक्वेन्सी असलेल्या ऑसिलेटर ची ऍव्हरेज एनर्जी मोजायची आहे चला असे समजूयात कि ऑसिलेटर ला nhν एनर्जी आहे जेणेकरून बोल्ट्झमन नुसार प्रोबॅबिलिटी कि त्याची एनर्जी nhνआहे हि e nhνkT ला प्रोपोर्शनल आहे जेथे तापमान T आहे आणि म्हणूनच प्रोबॅबिलिटी आपोआप e nhνkTn0e nhνkTअसणार आहे आता आपण संपूर्ण गोष्ट नॉर्मलाईझ केली आहे ठीक आहे आता n0e nhνkT11 e hνkT जे ehνkTehνkT 1च्या बरोबर आहे तर आपण हे मोजले आहे म्हणूनच सरासरी उर्जा E बरोबर n0nhप्रोबॅबिलिटी की एनर्जी nh आहे तर मी कॅल्कुलेट करतो एनर्जी nhν असण्याच्या प्रोबॅबिलिटी ने गुणाकार करतो आणि नंतर सम घेतो तर हे n0nhνe nhνkTn0e nhνkTअसे येत आहे तर चला आता आपण हे मोजुया मी एक युक्ती केली आहे n0nhνe nhνkT हे मी n0nhνe βnhν असे लिहीत आहे जिथेβ1kTआणि हे म्हणून हे ddβ∑e βnhν असे लिहिले जाऊ शकते परंतु हे आम्ही मोजले आहे हे असे ddβ11 e βhν येत आहे जे नंतर 11 e βhν2e βhνhν च्या बरोबर आहे ऑल राईट तर हे e hνkThν 1 e hνkT2च्या बरोबर आहे म्हणूनEe hνkThν 1 e hνkT21 e hνkT हे e hνkThν 1 e hνkT असे येत आहे जे hν ehνkT 1च्या बरोबर आहे मग आपण क्वान्टम हायपोथेसिस आणि बोल्टझमँन प्रोबॅबिलिटी वापरून काय शोधले आहे कि ऑस्सीलेटर ची ऍव्हरेज एनर्जी hν ehνkT 1 आहे आणि म्हणूनu हे 8π2c3hν ehνkT 1असे होणार आहे नोंद घ्या कि हे 8πh3c31 ehνkT 1नोंद घ्या कि u हे 3f या फॉर्म मध्ये आहे नंबर 1 नंबर 2 जर T→ ∞ म्हणजेच खूप मोठ्या किंवा लहान साठी नंतर ehνkT 1 हे ehνkTहोणार आहे आणिu हे 8πh3c3e hνkT असे होणार आहे जो वेन चा फॉर्मुला आहे आणि जरT→ 0 जे खूपच लहान आहे तरehνkT→1hνkTआणि u हे8π2c3kT होणार आहे जो रायले जीन्स फॉर्मुला आहे तर क्वान्टम हायपोथेसिस पासून मिळवलेला हा फॉर्मुला बरोबर लिमिट्स मध्ये वेन फॉर्मुला आणि रायले जीन्स फॉर्मुला यांच्याकडे बरोबर जात आहे आणि खूप जास्त महत्वाचे म्हणजे u 8πh3c31 ehνkT 1 हा फॉर्मुला प्रयोगांना फिट होत आहे तर हे स्पेक्टरल डेन्सिटी चे सूत्र आहे आणि हे क्वांटम हायपोथेसिस ची पुष्टी करते ते म्हणजे फ्रिक्वेन्सी असलेला ऑसिलेटर केवळ hच्या युनिट्स मधेच एनेर्जीज घेऊ शकतो स्टीफन बोल्टझ्मनच्या कायद्याबद्दल काय तर चला ∫udν हे इंटिग्रेट करूयात ∫08πh3c31 ehνkT 1dνअसे येते T x असे ठेऊ तर हा फॉर्मुला ∫08πhT3x3c31 ehxkTdxअसा बनतो जे काही नसून 8πhT4c3∫0x31 ehxkdx आहे जे T4 ला प्रोपोर्शनल आहे आणि तुम्ही या साठी कोइफिशिएंट निश्चित करू शकता स्टीफन बोल्टझ्झन कोइफिशिएंट निश्चित करू शकता तर या लेक्चरचा समारोप करण्यासाठी आम्ही तुम्हाला काय दाखविले आहे ते म्हणजे रायले जीन्स फॉर्मुला आणि वेन चा फॉर्मुला हे करेक्ट फॉर्मुल्याच्या 2 मर्यादा आहेत जे क्वांटम गृहीतकांपासून उद्भवले आहे तर आतापासून पुढे आपण असे गृहित धरणार आहोत की ऑसीलेटरच्या एनर्जी लेव्हल्स क्वांटाइज्ड आहेत तिथे क्वान्टायझेशनचे आणखी कोणते पुरावे असू शकतात ते आपण पुढील लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही हा हायपोथेसिस यामध्ये रेडिएशन समाविष्ट करण्यासाठी पुढे वाढवू शकता ज्यायोगे रेडिएशन देखील क्वान्टाइज्ड केले जावे आणि मेकॅनिकल ऑसिलेटर सुद्धा क्वांटाईझ केले जावे आतापर्यंत आपण फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑसीलेटर म्हटले आहे असे ऑसिलेटर्स जे रेडिएशन देत आहेत ते क्वांटाइज्ड आहेत आपण पाहणार आहोत की मेकॅनिकल ऑसिलेटर हे सुद्धा क्वांटाइज्ड असणार आहेत आणि ते कमी तापमानात स्पेसिफिक हीट ऑफ सॉलिड्स च्या वर्तनाचे स्पष्टीकरण देतील म्हणजे क्वांटायझेशन चे पुरावे अधिक मजबूत आणि मजबूत होतात आणि त्यानंतर तेथून पुढे जाऊयात